आम्ही एमओएस ट्रान्झिस्टर वापरून करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोताच्या टोपोलॉजी चे संश्लेषण केले आहे आता ते कसे वागते हे पाहण्यासाठी आपण त्याचे विश्लेषण करू आपल्याकडे इनपुट करंट सोर्स ii आहे आपल्याकडे येथे एमओएस ट्रान्झिस्टर गेट ड्रेन आणि सोर्स आहेत आणि आपल्याला रेसिस्टन्स जोडावा लागेल जो ट्रान्स रेसिस्टन्स चे प्रतिनिधित्व करतो आपल्याला VO हे iiRm एवढे हवे आहे तर VO तिथे आहे हे VGS आहे आणि हे gmvgs आहे आता या व्यतिरिक्त आपला करंट स्रोत परिपूर्ण नसू शकेल त्यामुळे याच्याकडे एक रेसिस्टन्स Rs आहे आणि निश्चितच तेथे एक लोड असेल कारण आपल्याला कशाला तरी ड्राईव्ह करावे लागेल हे संपूर्ण सर्किट आहे आणि आता आपण या सर्किटमधीलVOii काय आहे याचे विश्लेषण करू शकता नेहमीप्रमाणे मी तुम्हाला ट्रान्सफर फंक्शन शोधण्यासाठी लिनियर सर्किट विश्लेषण वापरण्यास प्रोत्साहित करेन आणि मग आपण येथे जे मी मिळवितो त्याच्याशी तुलना करू शकता आता या विशिष्ट सर्किटवर हे निष्पन्न झाले की आम्ही याचे विश्लेषण यापूर्वी काही वेगळ्या स्वरूपात केले आहे म्हणून जर तुम्हाला खूपच पूर्वी आठवत असेल तर आम्हाला ड्रेन फीडबॅक बायसचा वापर करून एक कॉमन सोर्स एम्पलीफायर जाणवले जर तुम्हाला स्मॉल सिग्नल समतुल्य सर्किट आठवत असेल तर ते असे होते एमओएस ट्रान्झिस्टर येथे होता इनपुट हा व्होल्टेज स्त्रोत Vi रेसिस्टन्स Rs बरोबर सेरीज मध्ये होता आणि फिडबॅक रेजिस्टन्स त्याला RG असे म्हणतात हे VGS आहे आणि हे gmVGS आहे आणि हे RL आहे आता आपण पाहू शकता की माझ्याकडे जे आहे ते या सारखेच दिसते येथे RG काय आहे ते Rm ने दर्शविले आहे आणि रेझिस्टन्स Rsबरोबर सेरीज मध्ये असलेल्या व्होल्टेज स्त्रोताऐवजी माझ्याकडे रेझिस्टन्स Rs ला पॅरेलल असलेला करंट स्त्रोत आहे ii म्हणून मी येथे प्राप्त केलेले सर्व परिणाम येथे वापरले जाऊ शकतात आता आपण स्क्रॅचवरुन त्याचे विश्लेषण करू शकतो खरं तर मी सुचवल्याप्रमाणे कृपया ते करा आणि खात्री करा की तुम्हाला जे उत्तर मिळेल ते मला मिळाल्या प्रमाणेच आहे आता मी याला यास जोडण्यामागील एक कारण म्हणजे फक्त मागील विश्लेषणाचे परिणाम वापरण्यात सक्षम असणे जे कधीकधी आपण करू शकता आणि हे देखील स्पष्ट करण्यासाठी जेव्हा समान सर्किट भिन्न प्रकारे कसे वागू शकते जेव्हा घटकांचे मूल्य बदलते कारण मी म्हटल्याप्रमाणे हे एक कॉमन सोर्स एम्पलीफायर आहे आणि हे करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत आहे अर्थात काही मूल्यांच्या संयोजनासाठी हे एका कॉमन सोर्स एम्पलीफायर सारखे आणि काही दुसऱ्या घटक मूल्यांच्या संयोजनांसाठी करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोतासारखे वर्तन करते आम्ही त्या सर्व गोष्टी पाहू आता मी या दोघांचा एकमेकांशी कसा संबंध ठरवू शकतो हा भाग येथे Vi आणि Rs भाग अगदी त्याच्या सारखाच आहे ते दोघे अगदी एकमेकां सारखेच असतील जर Vi iiRs मला असे म्हणायचे आहे की हा करंट स्त्रोत जो Rs ला पॅरलल आहे तो Rs बरोबर सेरीज मध्ये असलेल्या वोल्टेज स्रोता बरोबर नोर्टन समतुल्य असेल जर Vi iiRs आपल्याला वजा ii मिळतो कारण हा करंट स्रोत खाली दिशेला दर्शवित आहे तर या वोल्टेज स्रोताची सकारात्मक टर्मिनल वर आहे आता या मॅपिंग द्वारे आम्ही आमच्या करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोतासाठी या सर्किटसाठी जे काही परिणाम आहेत ते वापरू शकतो आम्हाला फक्त त्याच गोष्टी करण्याची आवश्यकता आहे जिथे जिथे आपल्याकडे RG असेल त्याला Rm बरोबर बदलणे आवश्यक आहे तो क्षुल्लक बदल आहे ड्रेन फीडबॅक बायस वापरून कॉमन सोर्स एम्पलीफायर साठी आपल्याकडे vovi gmRGRL RLgmRLRsRsRGRL होते आता हीच गोष्ट आपल्यासाठी कार्य करते या व्यतिरिक्त की मला या vi ला iiRs ने बदलावे लागेल जर मी असे केले तर मला vo iiRs त्याचा समान मिळेल आणि मला फक्त ii वरून vo हवा आहे म्हणून मी याला Rs ने गुणणार आहे त्यामुळे voiiRsgmRLRsRsRmRL आता आपल्याला काय हवे होते आपल्यालाRm हवे होते आता ही अभिव्यक्ती कधीही एक समान असेल का आणि ती तशीच दिसते समजा जर ही डिनॉमिनेटर मधील संज्ञा प्रबळ आहे असे समजा की ती एकच संज्ञा आहे जी डिनॉमिनेटर मध्ये प्रबळ आहे आणि अर्थातच याचे त्यावर वर्चस्व आहे ते अवघड नाही कारण ही gmRm एक पेक्षा थोडी मोठी असू शकते तर त्यावर याचे वर्चस्व राहील जर gmRm1 आणि gmRLRsRsRmRL या प्रकरणात आपण स्पष्टपणे पाहू शकता की या परिस्थितीत हे अंदाजे Rm इतकेच आहे तर आपण नकारात्मक अभिप्रायाची आपल्या अंतर्ज्ञानाची कल्पना वापरुन करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत म्हणून संश्लेषित केले त्यामुळे ते त्याप्रमाणे वागते इनपुट करंट चे आउटपुट व्होल्टेज सोबतचे अचूक प्रमाण Rm नाही परंतु यासारखे काहीतरी मूल्य आहे परंतु हे अगदी Rm जवळ असेल खरं तर जर या अटी पूर्ण झाल्या असतील तर ते Rm जवळ असेल म्हणून जेव्हा तुम्ही घटक मूल्य निवडता तेव्हा तुम्हाला खात्री करुन घ्यावी लागेल की या अटी पूर्ण झाल्या आहेत त्यामुळे ही अभिव्यक्ती voiiआहे आपण हे विविध प्रकारे सोडवू आणि पाहू की यातून काय बाहेर येईल तेव्हा सर्व प्रथम जर हे एका आयडियल करंट सोर्स वरून चालत असेल जेथे Rs इन्फिनिटी एवढा आहे तर काय होते मला ही अभिव्यक्ती सोडवावी लागेल जेथे मर्यादा Rs इन्फिनिटी पर्यंत झुकत असेल हे करणे खूप सोपे आहे मी Rsद्वारे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही विभाजित करतो मला gmRmRL RLgmRL1RmRL Rsमिळेल स्पष्टपणे Rs इन्फिनिटीकडे झुकत असताना हे दूर होते आणि माझ्याकडे gmRmRL RLgmRL1असेल मी काय करेन ते मी सर्व संज्ञा gmRLने विभाजित करेन अशावेळी मला Rm 1मिळेल तर जर Rs इन्फिनिटी असेल तर ही अभिव्यक्ती आहे म्हणजेच करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत एखाद्या आयडियल करंट सोर्स द्वारे चालविला जातो आता जर gm खूप मोठा असेल तर हे काय म्हणत आहे मुळात gmRm 1 तर या अंशामध्ये ही संज्ञा यापेक्षा खूपच लहान असेल आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते आणि त्याचप्रमाणे जर gmRL1 असेल तर ही संपूर्ण गोष्ट अंदाजे Rm जवळपास आहे तर मूलत निगेटिव्ह फीडबॅक एम्पलीफायरमधील इतर सर्व प्रकरणांप्रमाणेच इतर सर्व नियंत्रित स्त्रोतांप्रमाणेच ट्रान्झिस्टरच्या ट्रान्स कंडक्टन्स gm ला खूप मोठा असावा लागेल जर तो खूप मोठा असेल खरं तर जर तो इन्फिनिटी कडे झुकत असेल तर आपल्याला आपणास पाहिजे तशीच तंतोतंत अभिव्यक्ती मिळेल उदाहरणार्थ येथे आपण पाहू शकता की जर gm इन्फिनिटी कडे झुकत असेल तर आपल्याला तंतोतंत Rm मिळेल तर ते हेच आहे जे प्रत्येक बाबतीत होते तर जर gm देखील येथे इन्फिनिटी कडे झुकत असेल तर आपण पाहू शकता की आपल्याला फक्त Rm मिळेल बरोबर आता gm मर्यादित असेल तो किंचित Rm पासून ढळत असेल या सर्व नियंत्रित स्रोता बाबतीत सुद्धा तसेच होते तेथे काही लहान फरक होता आपल्याला सोर्स फॉलॉअर साठी युनिटी गेन व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्रोत हवा होता पण तुम्हाला माहित आहे की सोर्स फॉलॉअर गेन एक च्या जवळ आहे परंतु अगदी एक नाही जर gm इंफायनाईट असेल तर ते एक इतकेच असेल तर जसे Rs इन्फिनिटीकडे जाते तेव्हा आपल्याला हे मिळते चला तर मग आपण या दोन एक्सप्रेशन्सकडे पाहूया हा करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोता साठी गेन किंवा इनपुट करंट चे आउटपुट वोल्टेज सोबतचे हे प्रमाण आहे आणि हे ड्रेन फीडबॅक बायस सह कॉमन सोर्स एम्पलीफायर चा गेन होता तर या प्रकरणात आम्हाला ही विशिष्ट संज्ञा प्रबळ असावी अशी इच्छा आहे जर ते प्रबळ असेल तर आपल्याला पाहिजे असलेले अंदाजे मिळते voiiअंदाजे Rm असते तथापि ड्रेन फीडबॅकसह कॉमन सोर्स एम्पलीफायरमध्ये जर तुम्हाला आठवत असेल तर आपल्याला हा प्रबळ व्हावा असे हवे होते तर RG छेदा मध्ये प्रबळ व्हावा तर जर हे प्रबळ असेल तर आपल्याकडे voii अंदाजे gmRL आहे तर ते बरेच वेगळे आहेत एकमेकांपासून बरेच भिन्न आहेत आता तुम्ही पाहु शकता की घटकांच्या व्हॅल्यू मध्ये फक्त फरक आहे जर तुम्ही अशी मूल्ये निवडत असाल की हा RG सर्व संज्ञावर प्रबल आहे तर तो ड्रेन फीडबॅकसह कॉमन सोर्स एम्पलीफायर सारखे वर्तन करेल आणि जर तुम्ही असे मूल्य निवडले जेणेकरून हे प्रबल असेल gm असलेली संज्ञा प्रबळ असेल तर ती करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोता प्रमाणे वागते तर हे देखील यावर जोर देते की सर्किटमध्ये काय चालले आहे ते आपल्याला समजून घ्यावे लागेल अगदी त्याच सर्किटमध्ये ते अगदी समान दिसेल टोपोलॉजी अगदी समान आहे परंतु वर्तन अगदी भिन्न आहे ते घटकांच्या मूल्यांवर अवलंबून आहे